आम्ही आमच्या मागील लेक्चरला सुरू ठेवतो जिथे मी व्हीएलएसआय डिझाइन ऑटोमॅशन स्टेप्स बद्दल बोललो तर या पार्ट २ मध्ये आम्ही आपली चर्चा चालू ठेवतो आणि काही इतर गोष्टींकडे पाहतो जे फिजीकल डिझाइन सायकलमध्ये देखील खूप महत्त्वपूर्ण असतात स्टॅटिक टायमिंग एनालिसिस काय आहे यावर जाण्यापूर्वी आम्ही स्टॅटिक टायमिंग एनालिसिस सह प्रारंभ करू सामान्य दृष्टीकोनातून एखादे डिझाईन पाहू म्हणून जेव्हा आम्ही एखादे डिझाइन तयार करतो तेव्हा आमच्याकडे काही डिझाइन वैशिष्ट्ये पूर्ण होतात विशेषत डिझाइन वैशिष्ट्यांचा अर्थ असा आहे की मला हे सर्किट काही विशिष्ट गोष्टींच्या मिनिमम क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे असे आपण म्हणू शकता 600 मेगाहर्ट्ज हे मिनिमम क्लॉक फ्रिक्वेन्सी असावी इनपुट आणि आउटपुट लाइन दरम्यान मॅक्सिमम पोसिबल डीले होऊ द्या अशा काही गोष्टी या कॉन्संट्रेन्ट असू शकतात ज्या विशिष्टतेच्या संदर्भात सॅटिसफाईड ठरण्यासाठी डिझाइन पात्र होण्यासाठी सॅटिसफाईड असतात आता काय होईल ते एकदा आपण डिझाइन प्रोसेसच्या बाहेर गेल्यानंतर आपण कार्य फंक्शनालिटीच्या दृष्टीने योग्य अशा डिझाइनवर पोहोचता पण वेळ पहा 0158 आपल्याला जे दिसते ते डीलेनुसार ते करत नाही तुमच्या अपेक्षेनुसार किंवा गरजेनुसार आपण ट्रान्सलेशन सीनोपसिस साठी वापरत असलेल्या कॅट टूल पाहता संदर्भ वेळ ०२१२ कॅडन्स मेंटोर ग्राफिक्स आपण जे काही वापरता ते सॉफ्टवेअरचे कॉम्प्लेक्स पीस ऑफ सॉफ्टवेयर आहेत आणि जे काही ते तयार करतात ते नेहमीच राहील याची आपण कधीही एक्स्पेक्ट करू शकत नाही सर्वोत्कृष्ट असेल किंवा नेहमीच आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यात सक्षम असेल म्हणून आपल्याला कोणत्या प्रकारचे डिझाइन मिळत आहे यावर एक्ससेस जज करण्यासाठी आपल्याला टूल किंवा सिस्टमशी कमुनिकेशन आवश्यकता आहे आता स्टॅटिक टायमिंग एनालिसिस या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे साधे कारण म्हणजे आज आम्ही सर्किट डिझाइनबद्दल बोलत आहोत जिथे आपल्याकडे अत्यंत स्ट्रींजन्ट टाईमची आवश्यकता रिअल टाईमची आवश्यकता मिनिमम क्लॉक फ्रिक्वेन्सी ची आवश्यकता असते आपण कुठेतरी अत्यंत चुकत आहोत की नाही हे डिटेलसाठी आपण आधी सर्किट नेटलिस्टचे विश्लेषण करण्यापूर्वी डिटेल फॅब्रिकेशन स्टेप आवश्यक आहे म्हणून जर आम्ही काही करेक्टिव्ह स्टेप उचलू शकलो तर आपण आपली नेटलिस्ट मॉडिफाय करू शकता आम्ही आमचे क्लॉक त्या मार्गाने फास्टेस्ट वे चा प्रयत्न करू आणि काही प्रकारचे वर्स्ट एनालिसिस करून आपण काहीतरी करू शकता तर स्टॅटिक टायमिंग एनालिसिस मुळात त्याबद्दल बोलते मी हे नमूद केले आहे की सर्वात वर्स्ट सर्किट डीले निश्चित करण्यासाठी सर्किट नेटलिस्टचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो येथे पहा जेव्हा आपण सर्वात वर्स्ट केस सर्किट डीलेची कॅल्कुलेट करता तेव्हा आपण केवळ गेटचे डीले काही सिंगल नंबर मानत नाहीत जसे की मी या गोष्टी सुलभ करण्यासाठी सांगू शकतो की या घेण्यास डीले 5 आहे त्या घेण्यास डीले 4 आहे हे 3 आहे आणि त्याप्रमाणे एकूण डीले मोजा परंतु गोष्टी इतके सोपे नाहीत म्हणून जेव्हा आपण व्हीएलएसआय चिपमध्ये आज वापरत असलेल्या डिप सबमायक्रॉन टेक्निकचा वापर करून गेट्स फॅब्रिकेट असतात तेव्हा पॅरामीटर्समध्ये बरेच डिफरंट येऊ शकतात जसे की एका गेटला 5 डीले होऊ शकतो किंवा दुसर्या गेटला जाऊ शकते इतर 4 डीले 3 डीले होऊ शकतो तर तेथे बरेच डीले व्हॅरिएशन असतील तर आम्ही त्याला मिनिमम व मॅक्सिमम व्हॅल्यू असे डिझाईन स्लॅक असे म्हणतो गेटचा डीले त्या दरम्यानच ठेवावा लागेल जर आम्हाला असे दिसून आले की ते त्यात नसले तर कदाचित आमचे सर्किट फेल ठरेल परंतु स्लॅक इतका विचारात घेण्याची गरज आहे की फॅब्रिकेशन कामकाजाच्या वेळी केलेल्या भिन्नतेची काळजी घेत ती त्या रिजनमध्ये असावी त्याचप्रमाणे रायजिंग टाईम आणि सिग्नलची फॉललिंग टाईम ही स्लॅकची व्हॅल्यू ठरवण्यासाठी आपल्याला मॅक्सिमम किंवा स्लोयेस्ट रायजिंग टाईम आणि फॉललिंग टाईम काळजी घ्यावी लागेल याचा वापर करून तुम्ही सर्वात वर्स्ट केस डीलेचा एस्टीमेट लावू शकता आणि म्हणूनच तुम्ही क्लॉक सिग्नल फीड करू शकता अशा मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी एस्टीमेट लावू शकता केवळ आपण सर्किटवर काही विश्लेषण करू शकता आणि आपण काही सर्किट मॉडिफिकेशन करू शकता जेणेकरून सर्किट फास्टर रन करेल क्लॉक फास्टर केल्या जाऊ शकतील कारण मी म्हटल्याप्रमाणे मॉडर्न काळातील सिस्टममध्ये ही एक आवश्यक स्टेप आहे आता येथे एक सिम्पल उदाहरण घेऊ तर जसे आपण येथे पाहू शकता की आपल्याकडे गेट्सचा समावेश असलेला एक साधा कॉम्बीनेशनल सर्किट आहे ही ए बी सी प्रायमरी इनपुट आहे आणि हे इतर एक डी आउटपुट आहेत म्हणून आम्ही हे सिग्नल फ्लो ग्राफ म्हणून मॉडेल करू शकतो जेथे आम्ही इनपुट साइडमध्ये दोन डमी नोट्स वापरतो आणि आऊटपुट साईड आणि प्रत्येक आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक सिग्नल लाइन किंवा प्रत्येक गेट एक व्हर्टेक्स द्वारे दर्शविले जाऊ शकते प्रत्येक सिग्नल लाइन या ग्राफ व्हर्टेक्स म्हणून दर्शवू या आणि हे डमी नोड येथे सोर्स म्हणून कॉल करू ज्यास आपण त्याला ns असे नाव दिले आहे आणि येथे डमी नोड हे फायनल एनएफ आहे इनपुट साईड आमच्याकडे ए बी आणि सी साठी नोट्स आहेत ई एफ आपण हे ई आणि एफ पाहता पाहता ते इलेकट्रीकली इक्विव्हॅलेंट असलेल्या या सेम लाईन रिप्रेझेन्ट करतात परंतु समजा मला हे इंटरकनेक्शन मॉडेल करायचे असेल तर ही लॉन्ग इंटरकनेक्शन लाइन असू शकते तर मी 2 आणि वेगळ्या नोड्सवर ई आणि एफ वापरतो त्याचप्रमाणे जी आणि आय डी आणि एच एचजेजीआय आणि ग्राफ मला येथे दर्शविले जात नाही की या प्रत्येक एड्ज वेट असू शकते हे वजन कदाचित डीले सूचित करेल गेट इंटरकनेक्शनचा डीले किंवा दोन्ही उदाहरणार्थ जेव्हा आपण ए ते डी पर्यंत जाल तेव्हा आपण या इंटरकनेक्शनमधून तसेच या गेटच्या डीलेनंतर आपण डी पर्यंत पोहोचता परंतु जेव्हा आपण ई ते एफ पर्यंत जाल तेव्हा ते फक्त इंटरकनेक्शन आहे जी टू आय फक्त इंटरकनेक्शन आहे म्हणून आपण हा सिग्नल फ्लो ग्राफ मॉडेल केल्यास आपण जेव्हा हा सिग्नल फ्लो ग्राफ मॉडेल करता तेव्हा आपल्याकडे या वेटसाठी काही रिऍलिस्टिक व्हॅल्यू असावी लागतील आता एकदा आपल्याकडे हे झाल्यावर आपल्याकडे या ग्राफमध्ये काही प्रकारचे शॉर्टेटेस्ट मार्ग किंवा सर्वात लोंगेस्ट पथ अल्गोरिदम चालू शकतात जेणेकरुन एनएस आणि एनएफ मध्ये सर्वात लोंगेस्ट डीले काय आहे हे शोधू शकता समजा संपूर्ण सर्किट माझ्याकडे अशा परिस्थितीत आहे तर मी सर्किट बॉक्स ब्लॅक बॉक्स म्हणून दाखवित आहे तर ए बी सी इनपुट बरोबर आहेत तर डी आणि जे हे दोन आउटपुट आहेत समजा या काही स्टोरेज घटकाला ते दिले गेले आहेत तर समजा हे क्लॉक आहेत तर हे आउटपुट काही इतर सर्किट एलिमेंटकडे जाऊ शकते जे इंटर्न ए म्हणत आहे आता टायमिंग अनालिसिस द्वारे मला हे काय कळू शकते की या सर्किटमध्ये इनपुटपासून आउटपुट डी पर्यंत जास्तीत जास्त डीले झाला आहे तर आपण डेल्टा डी म्हणू मग मी येथे उपलब्ध असलेल्या सर्किट मॉड्यूलचे इव्हॅल्युएट करू शकतो डेल्टा आहे म्हणूनच जर आपण क्लॉक टायमिंग टी टीकडे पाहत असाल तर आपण लागू करत असलेले क्लॉक सिग्नल डेल्टा प्लस डेल्टा डीपेक्षा जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे ही सर्किट अशी हार्ड टायमिंग असेल तर जर आपण फ्लिप फ्लॉप दरम्यानच्या प्रत्येक सर्किट ब्लॉकचे स्टॅटिक टायमिंगचे विश्लेषण केले तर आपण क्लॉक डीले दरम्यान सर्वात वर्स्ट केसच्या वेळेच्या डीलेचा अगदी योग्य अंदाज लावू शकता जेणेकरून आपल्याला कमीतकमी अगदी योग्य प्रमाणात माहित असेल अचूकता की आपण योग्यपणे लागू करू शकणार्या टायमिंगची जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी किती आहे स्टॅटिक टायमिंगच्या अनालिसिस चे मेन पर्पज हेच आहे परंतु या विषयावर अधिक डिटेलने पाहताना आपण यावर चर्चा करणार आहोत अशा प्रकारच्या सर्किट अड्जस्ट करण्यासारख्या फाल्स पाथ चा निर्धार डीटरमाईन करणे यासारखे मुद्दे आहेत

उदाहरणार्थ मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्याकडे असा सिन्यरिओ असू शकतो की आपल्याकडे काही कंबिनेशनल सर्किट असेल तर फ्लिप फ्लॉप फीडिंग अशा प्रकारे फीडिंग घेईल नंतर एक कंबिनेशनल सर्किट असेल तर एक फ्लिप फ्लॉप असू शकेल असे काहीतरी आपणास असू शकते काहीतरी असू शकते फीडिंग इथे परत आल्यासारखे आहे आता हे सांगणे शक्य आहे की हे कंबिनेशनल सर्किट नंबर ऑफ गेट बनवू शकते या सर्किटचा काही पार्ट येथे किंवा रिव्हर्स बाजूने आणणे शक्य आहे आणि या फ्लिप फ्लॉपला थोडी पुढे चेन हलविणे शक्य आहे कारण आपण काय या सर्किटचे डीले करण्याचा प्रयत्न करीत आहेत डेल्टा 1 डेल्टा 2 डेल्टा 3 जर ही मिसमॅच असेल तर समजा डेल्टा 3 हा डेल्टा 1 किंवा डेल्टा 2 पेक्षा लक्षणीय असेल तर डेल्टा तीन हा क्लॉक फ्रिक्वेन्सी निश्चित करेल जास्तीत जास्त क्लॉक फ्रिक्वेन्सी परंतु आपण आम्ही जर या फ्लिप फ्लॉपला चेन फॉरवर्ड आणि बकवर्ड हलवून समतोल साधू शकता जसे की हा डेल्टा अँप्रॉक्सिमेंट इक्वल होऊ शकतो तर आपण क्लॉक फ्रिक्वेन्सी शी संबंधित काही ऑप्टिमायझेशन करू शकता

या सर्व गोष्टींबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिग्नल इंटेग्रिटी आणि सर्किटमधील क्रॉसस्टल्क्स चा विचार करणे आता आपण सबमिक्रॉन व्हीएलएसआय चिपमध्ये पाहता दोन इंटरकनेक्शनच्या स्टारमधील अंतर फारच कमी आहे फॅब्रिकेशन एरर मुळे ते क्लोजर येऊ शकतात म्हणूनच जर एका लाईनवर सिग्नल ट्रान्सिशन असेल तर कपलिंग दुसऱ्या लाईनवशी जोडले जाऊ शकते आणि आपण पुरेसे सावधगिरी बाळगल्या नाहीत तर त्या कॅल्क्युलेशन किंवा कॉम्पुटेशन एरर उद्भवू शकते ज्यामुळे त्या सिग्नल लाइन उद्भवतात तर सिग्नल इंटेग्रिटी चा अर्थ असा आहे की सिग्नल म्हणजे समजावे परंतु क्रॉस्टलॉक मुळे हे सिग्नल फ्रिक्वेंटली पोल्युटेड होत आहे किंवा तेथे काही एरर आढळली आहेत तर आपण या प्रकारच्या सिग्नल इंटेग्रिटी चे विश्लेषण करू शकता आणि काही पध्दतींचा एक सेट घेऊन आलात जे आपण अनुसरण केल्यास आपल्याकडून व्यावहारिक सर्किटमधील अशा प्रकारच्या समस्या दूर करण्याची एक्स्पेक्ट आहे सामान्यतः डिझाइन केलेले नियम वापरले जातात जे बरेचसे पुराणमतवादी असतात परंतु फायदे म्हणजे आपण या डिझाइनच्या नियमांचे पालन केल्यास आपले अंतिम डिझाइन या प्रकारच्या प्रॉब्लेम पासून फ्री होण्याची एक्स्पेक्ट आहे डिझाइन नियम म्हणजे आपण असे म्हणू शकता की लाइनचे मिनिमम सेपरेशन हे असावे म्हणून ज्या सर्व लाइन घालण्यात आल्या त्यातील मिनिमम सेपरेशन हे असावे याची आपण खात्री करुन घेत आहात वास्तविक संदर्भ वेळ1415 हे फक्त एक उदाहरण आहे आणि आणखी एक उदाहरण देखील असू शकते आपण लाइनची मॅक्सिमम लेन्थ देखील मर्यादित करू शकता कारण यापुढे इंटरकनेक्शन लाइन डिस्ट्रीब्युटेड रेस्टिव्ह आणि कॅपेसिटिव इफेक्ट येऊ शकते ज्यामुळे होऊ शकते केवळ सिग्नल डीले होत नाही तर सिग्नल डीग्रेडेशन देखील होते जर आपण फक्त काही इतर सर्किट्सना फीडिंग दिले तर एरर उद्भवू शकतात म्हणजे एखाद्याला 0 असे काहीतरी म्हणून ओळखले जाऊ शकते आपण येथे एक उदाहरण घेऊ तर येथे आपण काही गेट्स दर्शवित आहात जिथे या फाटकांच्या आउटपुटचे काही सिग्नल ट्रान्झिशन चालू आहेत दुसर्या गेट ट्रान्सिशन हे या ट्रान्सिशन पेक्षा थोड्या वेळाने नंतर या गेटचे ट्रान्सिशन होत आहे कारण या दोन एंटर कनेक्शन लाईन एकमेकांच्या प्यारेलल रनिंग आहेत आणि जवळजवळ आपण असे म्हणू या की तेथे एक कॅपेसिटीव्ह कपलिंग असतील कॅपॅसिटीव्ह कपलिंग मुळे मग काय होईल कदाचित या सिग्नल लाइनमध्ये आपणास यासारखे क्लीन ट्रान्सिशन होण्याची एक्स्पेक्ट आहे परंतु सडन रायजिंग या स्पाइकमुळे आपणास येथे इंजेक्शनने अचानक नॉइज सिग्नल येऊ शकेल आणि जर हा नॉइज सिग्नल मोठेपणा मध्ये जास्त असेल आणि हे सिग्नल इतर काही गेटला फीडिंग असेल तर कदाचित ते टेम्पोरारी 0 आणि नंतर पुन्हा 1 सारखे ओळखले जाईल यामुळे टायमिंग एरर आणि कॅल्क्युलेशन एरर येऊ शकते म्हणून मी दिलेली ही एक सोपी उदाहरणे आहे परंतु येथे आपण पुढील मॉड्यूलमध्ये डीले संबंधित अधिक प्रॉब्लेम आणि तेथील इतर प्रॉब्लेम पाहत आहोत जिथे आपण या गोष्टींबद्दल डिटेल चर्चा केली या क्लॉकच्या नुकतेच मी या क्लॉकचा उल्लेख केला आहे आणि पॉवर रूटिंगसाठी काही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण जेव्हा आपल्याकडे क्लॉक सिग्नल असतात तेव्हा ते फक्त सिग्नल ज्या ठिकाणी असावे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटेड करण्यास परवानगी देण्याचा मुद्दा नाही इतर बरेच क्लॉक संबंधित मापदंड आहेत ज्यांना या स्टोरेज एलिमेंटच्या योग्य ऑपरेशनसाठी सॅटिसफाईड असणे आवश्यक आहे राईझ टाईम स्टेप अप टाईम फॉल टाईम स्टेप अप टाईम होल्ड टाईम अशी डीले संबंधित बरीच बाब आहेत ज्यांची काळजीपूर्वक काळजी घ्यावी लागेल आणि तुमची डिसाईन चांगली असेल तर ते डीलेही मर्यादेच्या आतच राहतील आपल्याला त्या सर्वांना ध्यानात घ्यावे लागेल जेणेकरून क्लॉक फ्रेक्वेन्सी रिऍलिस्टिक व्हॅल्यू मिळेल जे या सर्किटला योग्य मार्गाने चालवतील अशी एक्स्पेक्ट आहे क्लॉक राऊंटिंगसाठी आपल्याला डीले स्क्यू आणि जोखीम यासारख्या विषयांवर विचार करणे आवश्यक आहे पूर्वी मी घेतलेले उदाहरण आपण क्लॉक स्क्यूबद्दल बोलत आहोत क्लॉक स्क्यू म्हणजे समान क्लॉक दोन वेगवेगळ्या वेळी दोन डिफरेंट पॉईंट गाठत आहे परंतु त्या एच ट्री प्रकारचा दृष्टिकोन वापरुन सर्व एंटरकनेक्शन लेन्थ समान केल्या आहेत इंटरकनेक्शन डीले देखील समान असणे अपेक्षित आहे तर आम्ही अशी एक्स्पेक्ट करतो की हा स्क्यू बर्याच प्रमाणात कमी होईल तर हे आतापर्यंत घड्याळाशी संबंधित आहे परंतु व्हीडीडी आणि ग्राउंडसह पॉवर रूटिंगसाठी देखील ही एक अतिशय महत्त्वाची समस्या आहे कारण एक गोष्ट अशी आहे की आम्हाला डेटा असलेल्या नॉर्मल सिग्नलसह पॉवर सिग्नल कपलची इच्छा नाही कारण डेटा प्रकारांमध्ये पॉवर सिग्नल्समध्ये जोडू नये आणि स्वीकार्य नसणारी पॉवर जनरेट करणे आवश्यक नाही तर सामान्यत पॉवर व्हीडीडी आणि ग्राउंड सिग्नल करते ते वेगळ्या डेडिकेटेड मेटल थरांवर चालतात तर तेथे हस्तक्षेप आणि क्रॉसटल्क कमीतकमी आहेत इतकेच नव्हे तर चिपच्या वेगवेगळ्या भागांमधील पॉवर आवश्यकतांमध्ये व्हेरिएशनमुळे काही ठिकाणी लाईन विस्तृत असू शकतात परंतु जास्त प्रमाणात वायडर असणे आवश्यक आहे तर लाईनची वायड सिग्नलच्या लाईनच्या विपरीत निश्चित केली जात नाही जेथे कोठेतरी जास्त प्रमाणात लाईन फ्लो अपेक्षित आहे ते वायड होऊ शकते नंतर लाईनवर थींनर आणि थींनर होऊ शकते जसे पॉवर सप्लाय हा पॉवर सिग्नल डिस्ट्रीब्युटेड होत आहेत यासाठी प्राथमिक पॉवर आवश्यक आहे आणि या लाईनच्या अचूक वाईड निर्णय घेण्यासाठी हे केले जाईल

हे आधीचे क्लॉक जेनरेटर आम्ही पाहिले होते त्याच आकृती आहे परंतु जसे मी क्लॉक डिस्ट्रीब्युटेड पॉईंटमध्ये म्हटले आहे क्लॉक डिस्ट्रीब्युटेड पॉईंटइतके युनिफॉर्म नसतात आपल्याकडे अशी परिस्थिती असू शकते जेथे ही स्मॉल प्रोसेस मला हे सिग्नल डिस्ट्रीब्युटेड करण्याची आवश्यकता आहे आणि क्लॉक कुठेतरी सेण्टरली जनरेट केले जाऊ शकते तर बर्याच गोष्टींचा अर्थ असा आहे की शेरिंग कॉम्प्लेक्स विश्लेषण करणे आवश्यक आहे विविध पॅरामीटर्स निश्चित करण्यासाठी जेणेकरून या प्रकरणांमध्ये क्लॉक स्क्यू कमी होईल तर येथे आपण यापुढे काही अल्गोरिदम बघत आहोत आणि व्ही आणि ग्राउंड नेट शी संबंधित जसे मी सांगितले की विविध सेगमेंटमध्ये व्हेरिऐबल विड्थ असू शकते रेखा विड्थची गणना आवश्यक आहे जी कॉम्प्लेक्स आहे आणि ती सामान्यत सेप्रेट मेटल लेयरवर ठेवली जातात आता आपण व्हीएलएसआय फिजीकल डिझाइन च्या संदर्भात चर्चा करणार आहोत अशी रचना म्हणजे फिजीकल व्हेरिफिकेशन नावाची प्रोसेस जी डिझाइन साइन ऑफ नंतर केली जाते आपण पहाता की फिजीकल व्हेरिफिकेशन म्हणजे काय नावावरून असे दिसते की आम्ही फिजीकल तपासणीद्वारे काहीतरी व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करीत आहोत आता पहा की आम्ही प्लेसमेंट रूटिंग इत्यादी या सर्व टप्प्यातून गेलो आहोत एखाद्या लेआउटवर आलो आहोत आणि एकदा तुम्ही एखाद्या लेआउटवर पोचल्यावर ती तपासणी आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही हे एक अत्यंत ऑटोमेटेड वे म्हणजे मायक्रोस्कोपिक वापरुन सांगा आपल्याला लेआउट पहावे लागेल आपण लेआउटमध्ये लक्ष देऊ शकता आणि तेथे अनोमली शोधू शकता जसे की मी सांगितले आहे की आपल्याकडे काही डिझाइन रुल असू शकतात जसे की 2 स्टार एंटर कनेक्शन असतात ज्यास कमीतकमी वेगळे करणे आवश्यक आहे आता मी हे थोडेसे रिफाइन करतो जर 2 स्टार सेम लेअरवर चालू असतील तर वेगळे करणे हे असावे जर 2 तारा वेगवेगळ्या लेअरवर चालू असतील तर वेगळे करणे हे आणि असेच असले पाहिजे त्याचप्रमाणे लेअरची मिनिमम विड्थ जर ते लेअरचे असेल तर मिनिमम विड्थ किती असावी जर पॉलीसिलॉन असेल तर विड्थ किती असावी विड्थ काय असावी याचा प्रसार जर ते कॉन्टॅक्ट कनेक्शन असेल तर मिनिमम डायमेन्शन किती असावे हे काही डिझाइन रुल आहेत जे परिभाषित केले जातात आणि जेव्हा आपण लेआउट तयार करता तेव्हा बरेच ऑप्टिमायझेशन स्टेप पूर्ण केले जातात जेणेकरून असे होऊ शकते की एका स्टेप काही बगमुळे काही डिझाइन नियमांचे उल्लंघन होत आहे म्हणूनच हे उल्लंघन आपल्या लेआउटमध्ये राहू देण्याऐवजी नेहमीच असे असते की आपण काही लेआउट एक्सट्रॅक्शन करण्यासाठी फिजिकल डिझाइन व्हेरिफिकेशन करता त्या डिझाइन रुलमध्ये काही विसंगती शोधण्यासाठी संपूर्णपणे लेआउट व्हेरिफिकेशन करा आणि जेव्हा आपण समाधानी असाल तेव्हाच तरच आपण तथाकथित डिझाइन साइनसाठी जाऊ शकता जिथे आपण आपला लेआउट डेटा वास्तविकपणे फॅब्रिकेशनसाठी पाठवू शकता मी म्हटल्याप्रमाणे हा लेआउट डेटा सामान्यतः फाउंड्रीमध्ये फॅब्रिकेशनसाठी काही प्रमाणित स्वरूपात पाठविला जातो जीडीएस 2 अशा प्रकारचे एक लोकप्रिय स्वरूप आहे जे वापरले जाते म्हणूनच आपण येथे जसे डिझाइनच्या साईझ आणि कॉम्प्लेसिटीमुळे सांगितले आहे तसेच फिजिकल व्हेरिफिकेशन आणि कार्यपद्धती आवश्यक आहेत हे आपण पाहू शकता डिझाईन फॅब्रिकेशनसाठी पाठविणे पहा कधीकधी आम्ही त्याला टॅप करणे म्हणून कॉल करतो टेप आउट ही टर्म आहे जी डिझाइन हाऊसेसमध्ये खूप लोकप्रियपणे वापरली जाते आणि हे फिजीकल व्हेरिफिकेशन ही फार चांगली डिफाइन प्रोसेस नाही म्हणूनच त्याला नंबर ऑफ ईंटरेशन आवश्यक असू शकतात हे काही अॅडहोक चेक आणि ऑप्टिमायझेशनसारखे आहेत जे आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत काही इन्क्रिमेंटल फिक्स तर एखादी एरर निश्चित करण्यासाठी कदाचित एखादी अन्य एरर कदाचित इंजेक्टेड येऊ शकते आपण ती सतत करावी लागतात म्हणून आणि ही इंटेरिसिव्ह प्रोसेस ज्यास आवश्यक असल्यास आवश्यकतेनुसार रिचेकिंग करणे आणि रीटेस्टिंग करणे आवश्यक आहे तर ही शेवटची प्रोसेस आहे जी आपण करणे आवश्यक आहे आणि आपण फॅब्रिकेशनसाठी आपले डिझाइन टेप करण्यापूर्वी आपण त्याबद्दल समाधानी असले पाहिजे मी म्हटल्याप्रमाणे डिझाईन रुल चेक ही एक प्रोसेस आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे मिनिमम विड्थ मिनिमम सेपरेशन वेगवेगळ्या लेयरवर मिनिमम साईज कॉन्टॅक्ट हे सर्व स्पेसिफाइड केले जावे आता ही सेपरेशन आणि या विड्थ सामान्यत मूलभूत फिचर साईजच्या संदर्भात स्पेसिफाइ केल्या आहेत ज्याला आपण लॅम्बडा म्हणतो म्हणून टेक्नोलोंजिच्या आधारे 0 25 मायक्रॉन ते 0 18 मायक्रॉन ते 0 12 मायक्रॉन ते आजचे 22 नॅनो मीटर आणि त्याहून अधिक म्हणजे असे ते म्हणतात ते रुल बदलतच आहेत परंतु सर्व रुल मूलभूत वैशिष्ट्य साईजच्या लॅम्बडाच्या दृष्टीने आहेत 0 222 मायक्रॉन 22 नॅनो मीटर टेक्नोलोंजिसाठी 0 22 मायक्रॉन जेथे लॅम्बडा 0 222 मायक्रॉन किंवा २२ नॅनो मीटर असेल त्या लॅम्बडा च्या दृष्टीने पॅरामीटर लॅम्ब्डा आपण डिझाइनचे रुल डिफाइन करता आणि आपण त्यासारख्या डिझाइनचे व्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करता आणि आपण जे करता तसे सहसा काही प्रकारचे टेम्पलेट बेस मॅच असते आपण बरेच टेम्पलेट्स डिफाइन केले कारण केवळ डिझाइन रुल चेकिंग डिफिकल्ट असू शकते आपण त्या टेम्पलेट्सला स्लाईडिंग विंडो टाईपची संपूर्ण नेटलिस्टच्या विरूद्ध मॅच करा मी येथे एक उदाहरण दाखवत आहे की आपल्याकडे या रेड बॉक्सने दर्शविलेली एक विंडो आहे या रेड बॉक्समध्ये असे काही आहे जे झिगझॅग प्रकाराचे कनेक्शन आहे जिथे काही मिनिमम विड्थ अपेक्षित आहे परंतु काही फॅब्रिकेशन एरर मुळे या लाइनची विड्थ मिनिमम केली गेली आहे तर हे आमचे डिझाइन रुलचे व्हायोलेशन आहे आपल्याकडे लेआउटमध्ये काही तपासणी असू शकते आणि अशा डिझाइनचे व्हायोलेशन अस्तित्त्वात आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करू शकता तर हे पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्नची डिफरेन्ट ऍब्स्ट्रक्टिव असू शकतात आपण त्यास हलवा आणि या विंडो अंतर्गत आपण जे पहात आहात त्यापैकी कोणशीही मॅच असल्याचे पहा हे सामान्यत जे केले आहे तेच आहे आणि ही टाईम कन्जुमिंग प्रोसेस आहे कारण आपल्याला संपूर्ण लेआउट ही बर्यापैकी टाईम कन्जुमिंग प्रोसेस आहे हे पाठविल्यानंतरच होईल फॅब्रिकेशन डिझाइन जे आता खूपच एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्यापूर्वी कोणतीही एरर घेऊ शकत नाही एकदा यावर सॅटिसफाय झाल्यावर आपण शेवटी फॅब्रिकेशन डिझाइन पाठवू टेपिंग टॅप करा आणि त्यानंतर आपली फायनल चिप फॅब्रिकेशन केली जाईल तर आपण जे पाहिले तेच आम्ही एखाद्या हाय लेवल बर्ड आय व्हिव पाहिले आहे आपण फिजिकल डिझाइन प्रोसेस आवश्यक असलेल्या डिफरेन्ट स्टेपबद्दल सांगू शकता ज्यावर आपण बर्याच गोष्टींवर व्यवहार करू सक्सेसिव्ह मॉड्यूल मध्ये डिटेल आणि आणखी एक गोष्ट ज्याविषयी आपण चर्चा करणार आहात ती म्हणजे लो पॉवर डिझाइनबद्दल काही विशेष विचार आमच्या ऑफिसवरील डेस्कटॉप लॅपटॉप मोबाईल टॅब्लेट ते सर्व बॅटरीवर चालतात तर पॉवर कंझमशन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर ही एक गोष्ट आहे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत